तर आता 1D फॉर्म्युलेशन च्या ऐवजी आपण 2D फॉर्मुलेशन कडे जाऊया थोडी आणखीन चांगली कल्पना आपल्याला येईल ओके पण जेव्हा आपण ह्या 2D कडे पाहतो तेव्हा पुन्हा हे अतिशय सामान्य आहे तुलनेत ज्यामध्ये आपण इंटीग्रल इक्वेशन मेथड आणि फायनाईट एलिमेंट मेथड सुद्धा केल्या होत्या आपण त्याबद्दल बोलू शकत आहोत त्यापेक्षा स्वतंत्रपणे किती पोलरायझेशन्स आहेत 2 पोलरायझेशन्स बरोबर तर दोन प्रकारची पोलरायझेशन्स आहेत TE आणि TM ट्रान्सव्हर्स इलेक्ट्रिक ट्रान्सव्हर्स मॅग्नेटिक आणि कोणताही असाच मानलेला प्रॉब्लेम जो ह्या दोन्हीं च्या लिनियर सुपरपोझिशन मध्ये लिहिता येईल म्हणून मी या दोन्हींशी वेगवेगळे डील करू शकते आणि सुपरपोझिशन बद्दल काळजी नंतर करू बरोबर म्हणूनआपण म्हणालो त्याप्रमाणे TE हे किती व्हेरिएबल्स ने बनलेले असेल आत्तापर्यंत आणि TM होते विद्यार्थी तर आता आपण TE हे पोलरायझेशन घेऊ ओके तर आपण पण आधी आपली मॅक्सवेल इक्वेशनMaxwell's equations सुद्धा एकदा लिहू तर आपल्या आधीच्या मॅक्सवेल इक्वेशन्स Maxwell's equations च्या अनुभवाप्रमाणे ला ने रिप्लेस करणे हे अगदी मोहात पडण्यासारखे आहे परंतु लक्षात ठेवूया आपल्याला हे करायचे नाहीये कारण महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे आहे FDTD ह्या गोष्टी अतिशय सोप्या करण्यासाठी आता आपण असे गृहीत धरूया की तिथे करंट नाहीये परंतु मॉड्यूल मध्ये आपण तो नंतर ऍड करू ओके आता TE पोलरायझेशन मध्ये ही दोन मॅक्सवेल इक्वेशन्सMaxwell's equations चा मी काही स्केलार इक्वेशन देण्यासाठी वापर करू शकते कारण अज्ञात आहेत म्हणून पहिले इक्वेशन होईल आणि आणि पुढे आपण फक्त व्हॅक्युम घेऊ ओके म्हणून बरोबर तर आता मी दुसरे मॅक्सवेल इक्वेशनMaxwell's equation घेत आहे आणि x कॉम्पोनन्ट पाहून आणि करंट 0 आहे असे गृहीत धरत आहे ओके तर हे आहे आणि उजव्या बाजूला मला H फिल्ड चे स्पाशल डेरिवेटिव मिळेल आणि ते काय असेल आपण हे वर्कआउट करू शकता बरोबर त्यानंतर मी इक्वेशन चा y भाग येईन पुन्हा एकदा टाईम डेरिव्हेटिव्ह मला हे मिळेल तर मी मॅक्सवेल पहिले इक्वेशनMaxwell's first equation वापरले आणि फायनली माझ्याकडे पुन्हा मॅक्सवेल चे पहिले इक्वेशनचMaxwell's first equation उरले त्यामध्ये किती कॉम्पोनन्ट आहे तिथे या इक्वेशन मधील नॉन झिरो कोणते आहेत विद्यार्थी एक फक्त एक कारण आहे केवळ व्हेक्टर म्हणून मला फक्त z कॉम्पोनन्ट च हा घ्यावा लागेल त्यामुळे आता मला चे स्पाशल डेरिवेटिव मिळतील बरोबर त्यामुळे टाइम डेरिवेटिव च्या टर्ममध्ये मला मिळेल विद्यार्थी एक एक्स्ट्रा मायनस आहे हे एक्स्ट्रा मायनस साईन आहे कुठे विद्यार्थी सर आपण जे उजव्या बाजूला लिहिले आहे हे बरोबर आहे अचूक आहे ओके हे केवळ सिम्पल साधे कर्ल काढणे आहे ह्या ठिकाणी आपल्याला कोणतीही मायनस साईन ची चूक करता उपयोगी नाही कारण आपल्या संपूर्ण कम्प्युटेशन वाया जाईल त्यामुळे आता आपण मी हे उशीर करण्यापेक्षा आपण आता हे डिझाईन करूया माझे व्हेरिएबल आहेत आहे आणि त्यांचे स्पेस मध्ये आणि टाईम मध्ये डीस्क्रीटायजेशन करायचे आहे त्यासाठी मी पाहिले आहे की की वेगवेगळ्या स्पेस मधील पॉईंट्स आणि वेगवेगळ्या टाईम मधील पॉईंट्स या ठिकाणांच्या E बद्दल मला माहित असणे ही डीस्क्रीटायजेशन पद्धतींची गरज असते म्हणून तर आपल्याला काय करावे लागेल म्हणजे मला म्हणायचं आहे की आपल्याला याचा एक मार्ग असा की आपल्याला एक ग्रीड बनवावी लागेल अर्थातच हा 2 डायमेन्शनल प्रॉब्लेम आहे अज्ञात गोष्टी ग्रीड वर आहेत बरोबर तर मी ग्रीड बनवत आहे याची पुनरावृत्ती करावी लागेल मी केवळ एक युनिट सेल दाखवत आहे ओके आणि मी काय करू शकते तर मी याला म्हणू शकते म्हणून त्याच्या केंद्रस्थानी इथे याठिकाणी सेंटरला मी याला म्हणू शकते आणि इथे आहे कुठे लिहू हा तर यावर आपण सेलच्या मध्यवर्ती किंवा अगदी कॉर्नर ला मी हे सर्व अंनोन्स का डिफाइन केले नाहीत हे आपण थोडे अधिक काम केले की त्यामुळे आपल्याला हे अधिक स्पष्ट होईल मी त्यांना स्पेस मध्ये असे विखरून टाकले आहे त्यानंतर आपण त्यांना टाइम मध्ये देखील असेच विखरून टाकू परंतु टाईम साठी आत्ता पहिल्यांदा येऊ आपण आता स्पेस ग्रीड शी डिल करत आहोत तर ही ग्रीड 1966 मध्ये यी यांनी प्रपोज केलेली होती त्यामुळे त्याला यी असेल असे देखील म्हणतात आता हे एका लॅटीस प्रमाणेआहे बरोबर तर हा पॉईंट्स ना काही शॉर्ट हॅन्ड क्रमांक दिलेले आहेत तर या पॉइंटला मी म्हणेन आणि त्यामुळे हा पॉईंट येथे आहे त्यामुळे लोकांनी याला स्टेन्सिल असे देखील म्हटले आहे त्याच गोष्टीला वेगवेगळी नावे दिलेली आहेत की ज्यांना स्पेस मध्ये सगळीकडे रिपीट केलेले आहे त्यांना स्टेन्सिल असे देखील म्हटले आहे विद्यार्थी हा ग्रीड चा शेवट कुठे होईल ही ग्रीड एखाद्या पॉइंटला संपेल माझा चा अर्थ होता की आपण म्हणूया कि ती ह्या सरळ रेषेवर संपत आहे विद्यार्थी होय बरोबर तर मग काय विद्यार्थी तिथे असेल केवळ तिथे असेल म्हणजे जे मला म्हणायचे आहे ते संपेल पण ते कुठे संपेल तर कन्व्हेंशन असे आहे की इलेक्ट्रिक फील्ड ग्रीड बाउंड्री ला लागूनच डिस्क्रीटाईज होत असते आणि H हे केंद्राशी हे करण्यामागचे प्रॅक्टिकल कारण काय असेल याचा आपण विचार करू शकता का मी इतर पद्धतीने देखील हे करू शकले असते विद्यार्थी कंटिन्युटी इक्वेशन कंटिन्युटी इक्वेशन बहुतांशी मटेरियल्स जी आपण वापरतो इलेक्ट्रिक असतात मला म्हणायचे आहे ते मॅग्नेटिक मटेरियल्स नसतात तर इलेक्ट्रिक मटेरियल असतात तर आपल्याला बऱ्याच वेळेला इलेक्ट्रिक फिल्ड च्या टॅन्जेनशियल कंटिन्युटी चा काळजीपूर्वक विचार करावा लागेल म्हणून सहजपणे बाउंड्री कंडिशन्स बरोबर काम करण्यासाठी आपल्याला ग्रीड लाईन साठी योग्य व्हेरिएबल ची निवड करावी लागेल म्हणजे इथे काही आपल्यासाठी गोल्डन रुल नाहीये आपण डोमेन च्या मध्यभागी आपले इलेक्ट्रिकल फिल्ड डिफाइन करू शकतो आणि बाउंड्री वर मॅग्नेटिक फिल्ड तर ही केवळ एक आपली चॉईस असते ओके तर हे आहे कन्व्हेन्शन आता आपल्याला नोटेशन ची देखील गरज आहे तर चला तर मग आता ते लिहूया आता TM पोलरायझेश चे काय करायचे ते मी आपल्याला दाखवते विद्यार्थी आपल्याकडे असू शकते हो कडेला आपल्याकडे हा कॉर्नर ला देखील असू शकतो खरंतर आपण TM पोलरायझेशन याबाबतीत हेच काहीसे करत असतो तर या ठिकाणी आपण काही नोटेशन्स लिहूया तर उदाहरणार्थ जर i प्लस हाफ ह्या ठिकाणी मी असे काहीसे लिहिले यासारखे याचा अर्थ बरोबर याचा अर्थ असा की मी खरं तर ईव्हॅल्यूएट करत आहे तर ही खूप मोठी उजवी बाजू अशी लिहिण्याऐवजी मी फक्त ही शॉर्ट हॅन्ड डाव्या बाजूकडील केवळ पॉईंट्स नमूद करण्यासाठी वापरत आहे म्हणून उदाहरणार्थ E x हा x ह्या इन्टिजर वर ईव्हॅल्यूएट होत नाही परंतु तो y ह्या इन्टिजर वर ईव्हॅल्यूएट होत आहे म्हणूनच ही टर्म आहे त्याचप्रमाणे ह्या आपण कुठे डिस्क्रीटाईझ करत आहोत विद्यार्थी आणि मला असे वाटते की मला यातून काय सांगायचे आहे हे स्पष्ट होत असेल त्याचप्रमाणे जेव्हा मी मी बद्दल बोलत असेल तेव्हा विद्यार्थी बद्दल काय विद्यार्थी आपल्याला हे कसे मिळाले ते मला समजले नाही विद्यार्थी होय हा हा एक ओरिजन आहे हे डिस्क्रीटायझेशन आहे बरोबर विद्यार्थी डिस्क्रीटायझेशन तर त्यामुळे मुळे मी मी कॉर्नर ला येईन अधिक मुळे जिथे हे इलेक्ट्रिक फील्ड डिस्क्रीटाइझ होत आहे तिथे मी येईन हे मधोमध डिस्क्रीटाइझ होत आहे बरोबर रेषेच्या मधोमध त्यामुळेच हे हाफ आवश्यक आहे त्याचप्रमाणे च्या बाबतीत हे y पार्ट मध्ये असेल ते j नसून असेल विद्यार्थी पण कुठे एक्सप्रेशन मध्ये जाताना त्यांचे हे कॉन्स्टंट का असतील Refer Time 1107 आपण जेव्हा तिथे जाऊ विद्यार्थी एक्सप्रेशन पण फाय कोऑर्डिनेट बदलणार नाहीत होय ते बदलणार नाहीत म्हणूनच इथे फक्त j आहे मी नोड लोकेशन च्या टर्म मध्ये 2D ग्रीडला डिस्क्रीटाइझ करण्याचा केवळ प्रयत्न देखील करत आहे ओके एक गोष्ट जी इथे आपल्याला हरवलेली दिसत आहे ती म्हणजे टाईम इथे कुठेही टाईम दाखवलेला नाही आणि आपल्याला टाईम सुद्धा डिस्क्रीटाइझ करायचा आहे म्हणून पुन्हा टाईम साठी आपल्याला नोटेशन लिहिताना आपण सुपर स्क्रिप्टमध्ये ते लिहू बरोबर जर आपण हे पाहिले तर ह्याचा अर्थ स्पेस मधील कोणत्याही पॉइंटला असलेले असा होतो आणि असेल ओके तर अशाप्रकारे आपण टाईम आणि आणि स्पेस बद्दल बोलत असताना अशा प्रकारची अतिशय कॉम्पॅक्ट नोटेशन्स आपण वापरू तर आता हे आपण केल्यानंतर आपल्या सेंट्रल डिफरेन्स आयडिया वापरून 1 2 3 इक्वेशन्स कन्वर्ट करण्याचा आपण प्रयत्न करूया तर पहिले इक्वेशन आपल्या पहिल्या इक्वेशन साठी आपण काय लिहिणार तर हे आहे स्पाशल सॉरी चा टाईम डेरिवेटिव तर त्यासाठी आता आपण केवळ लिहूया तर इक्वेशन 1 असे होते तर आपण पण आता फक्त असे लिहू या असे आपण त्याच्या डोक्यावर एक डॉट ठेवू हा टाइम डेरिवेटिव आहे असे दाखवण्यासाठी i आणि j च्या टर्म्स मधील कोणते कॉर्डीनेट विद्यार्थी i प्लस हाफ इज इक्वल टू आता आपण पार्ट कडे येऊया म्हणजे चा पार्शल डेरिव्हेटिव्ह कोणत्या कॉर्डिनेट शी संबंधित असेल y कॉर्डिनेट ओके तर मी उजव्या बाजूला काय लिहिले पाहिजे तर हे आहे आपण पण म्हणून याच्यासाठी मी काय लिहू विद्यार्थी एपसिलोन Refer Time 1325 डेल्टा x बाय 2 मायनस विद्यार्थी y प्लस डेल्टा त्यामुळे च्या टर्म मध्ये इव्हॅल्यूएट होईल चला तर मग हे आपण लिहिण्याचा प्रयत्न करूया बरोबर दोन पॉईंट मधला फरक आपण आता असा विचार करू नये की मला म्हणायचे आहे की ह्या नोटेशन चा अर्थ सर्वकाही आपण वेगवेगळे केले असा होत नाही अंतर नाही केले स्पेस मधील सेपरेशन आपण पाहू शकता आणि हे डिस्क्रीटायझेशन आहे विद्यार्थी तर आपण नाही मी मागे नमूद केल्याप्रमाणे या इथे हा डोक्यावर डॉट आहे त्याबद्दल आपण पाहूया थोडं नंतर त्याकडे पाहू या सर्वप्रथम मला हा स्पेस चा भाग अचूक करून घ्यायचा आहे दुसरे इक्वेशन अगदी सोपे आहे तर हा आहे चा टाईम डेरिव्हेटिव्ह पण जिथे कॉर्डीनेट आहेत तिथे इव्हॅल्यूएट होईल आता माझ्याकडे चा पार्शल डेरिवेटिव आहे विथ रेस्पेक्ट टू x मायनस साईन बद्दल विचार करू नका मायनस साईन पहिली टर्म खरतर ही मायनस साइन आपण फक्त शोषून घेऊ म्हणून तर या ठिकाणी एक प्रकारची एक छोटीशी शॉर्टहँड ट्रिक आहे आपण लक्षात ठेवून वापरू शकता हे चे डेरिवेटिव टॉप मायनस बॉटम अशा प्रकारे लक्षात ठेवू शकता बरोबर टॉप व्हॅल्यू मायनस बॉटम व्हॅल्यू तर मी आता इथे आहे टॉप मायनस बॉटम असे लिहू शकते बरोबर आणि हे इथे असा याचा विचार करू शकते विद्यार्थी बॉटम दुसरे विद्यार्थी लेफ्ट मायनस लेफ्ट मायनस बरोबर ओके तर आपल्याला केवळ आपण काय केले आहे ते दाखवण्यासाठी हे पॉइंट कुठपर्यंत गृहीत धरले आहेत आपण हे पॉईंट्स गृहीत धरले आहेत आणि हे जे ह्या फायनाईट डिफरन्स मध्ये समावेश असलेले पॉईंट्स आहेत बरोबर आणि ह्या पॉईंट्स च्या ठिकाणचे तर हे निळे आणि हे लाल यांचा एकत्रपणे मला देण्यामध्ये समावेश आहे आणि हे निळे आणि हे लाल यांचा एकत्रपणे मला Ex ची माहिती देण्यामध्ये समावेश आहे ह्या पहिल्या कडे पहा चा टाईम डेरिवेटिव मी या प्राण्याबद्दल इथे बोलत आहे आणि यातून वजा करण्याच्या अशा कोणत्या किमती आहेत हे इथे येईल आणि हा इथे येईल बरोबर आता हे अगदी व्यवस्थित आहे म्हणजे जेव्हा ह्या ग्रीड पॉईंट च्या इथे मध्येच जेव्हा मी डिफरन्स घेत असेन आणि अॅप्रॉक्सीमेशन करत असेन म्हणूनच ह्या इथे मी माझे चे डिस्क्रीटायझेशन करण्याची निवड केली आहे आणि आणि इतर कुठेही नाही त्याचप्रमाणे हे दुसरे इक्वेशन आपण पाहू शकाल मी डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला सुरू झालेले पाहत आहात आणि आणि त्यांच्यातील फरक हा मला मिळत आहे विद्यार्थी सर आपण ही दोन्ही मिडीयम घेत आहात होय मी व्हॅक्युम घेत आहे विद्यार्थी व्हॅक्युम हा इथे आहे तर हे आहे व्हॅक्यूम मग काय उरले विद्यार्थी इक्वेशन इक्वेशन 3 कोणते होईल इक्वेशन 3 चे तर इक्वेशन 3 अगदी बरोबर तर डावी बाजू ही साधी सोपी आहे कॉर्डीनेट काय आहेत विद्यार्थी काहीच अडचण नाही आता मला हे ह्या टर्म मध्ये लिहावे लागेल विद्यार्थी स्पेस स्पेस डेरिव्हेटिव्ह आणि चे म्हणून पहिली टर्म ही आहे पहिली टर्म आणि ही आहे दुसरी टर्म पहिली टर्म आहे विद्यार्थी Ex Refer Time 1846 तर जरा इथे पहा मी चा अॅप्रॉक्सीमेट डेरिवेटिव काढण्याचा प्रयत्न करत आहे इथे म्हणून पहिली टर्म आहे स्पेस मधील डेरिवेटिव तर पहिली टर्म मग काय आहे विद्यार्थी E x जर एकदा का आपण ही ग्रीड मनात साठवली की ही अतिशय भौमितिक आहे आपण पाहता क्षणी आपल्याला कळेल काय मायनस आणि काय आणि वगैरे वगैरे बरोबर आता आपण आपलेच कौतुक करू शकतो की आपण हे अशाप्रकारे का विखुरले कारण ही सर्व तीन इक्वेशन्स मला योग्य पॉइंट ला अॅप्रॉक्सीमेशन देत आहेत जेव्हा मी मी उदाहरणार्थ पाहते आपण पण जर या ठिकाणी मागे जाऊन या एक्सप्रेशन कडे पाहिले येथे मी हे घेतले आणि उजव्या बाजूला पाहिले तर उजवी बाजू आहे हे हे अतिशय अचूक एस्टिमेट आहे पण कोणत्या पॉईंट ला विद्यार्थी z नॉट ह्याचा अर्थ 2 पॉईंट ची सरासरी बरोबर त्यासाठीच ही विखुरलेली ग्रीड आपण निवडली आहे त्यामुळे जेव्हा मी चा स्पाशल डेरिव्हेटिव्ह घेते बरोबर मी चा विथ रिस्पेक्ट टू x स्पाशल डेरिव्हेटिव्ह घेते या दोन जागांच्या मध्यवर्ती पॉईंटला हे अॅप्रॉक्सीमेशन व्हॅलिड असते की ज्या ठिकाणी मी माझा ठेवलेला आहे म्हणून सर्वकाही ह्या दुसऱ्याच्या मध्यवर्ती पॉइंटला आहे जेव्हा मी फायनाईट डिफरन्स घ्यायला सुरुवात करते बरोबर तर हा आहे ह्या यी सेल चा उपयोग बरोबर विद्यार्थी हे ग्रीड च्या मध्यभागी पॉइंटला नसतात परंतु ग्रीड लाईन चा मिड पॉइंट हा सेल चा मिड पॉईंट नसतो विद्यार्थी होय विद्यार्थी ह्याचे काय बरोबर तर लक्षात ठेवा मॅक्सवेल इक्वेशन्सMaxwell's equations हे सतत सगळीकडे बदलत असतात आपल्याला हे न्यूमरिकली सॉलव्ह करायचे आहे त्यामुळे ते डिस्क्रीटाईझ करण्याची आपल्यावर सक्ती आहे म्हणून आपण म्हणत आहात की मला केवळ माहित आहे विद्यार्थी Refer Time 2204 हा केवळ याठिकाणी च माहित आहे चे काय उदाहरणादाखल त्यात एड करा आपण विचारू शकता आपण काय कराल आता विद्यार्थी डिस्क्रीटाईझड सरासरी आपण डिस्क्रीटाईझ करू शकला असता हे विद्यार्थी सरासरी याठिकाणी दोन मार्ग आहेत जर मला हवे असल्यास मी मी ग्रीड च्या अर्ध्या भागात डिस्क्रीटाईझ करू शकते म्हणजे मला त्या पॉइंटला मिळेल किंवा स्मार्ट मार्ग सरासरी काढण्याचा आहे डाव्या बाजूला मला माहित आहे दुसऱ्या बाजूला देखील मला माहित आहे तर मी या दोघांचे अवरेज काढले तर मला ह्या पॉइंटला इलेक्ट्रिक फिल्ड ची अॅप्रॉक्सीमेट व्हॅल्यू मिळेल त्यामुळे लक्षात ठेवा की हे आपल्या हातात आहेत त्यामुळे आपण त्याचे कसे डीस्क्रीटायझेशन करायचे याची निवड करू शकता विद्यार्थी त्यांची काय असेल त्यांची दिशा विद्यार्थी E x आणि E y हे आहेत विद्यार्थी दिशा इथे दिशा नाही मला म्हणायचे आहे मी E गृहीत धरत आहे माझे म्हणणे आहे की या रेषेला लागून म्हणून जे मी गृहीत धरत आहे Refer Time 2303 समजा 5 हे किंमत आहे त्यानंतर मी जर असे म्हटले x एक्सिस च्या दिशेने ही किंमत आहे 5 जर आपल्याला मायनस मिळाले तर ते विरुद्ध दिशेने असेल तर हे आहे स्केलार व्हेक्टर नाही कारण आधीपासूनच स्केलार आहे बरोबर म्हणून E चा x कंपोनेंट हा स्केलार असून तो प्लस x किंवा मायनस x ला पॉईंट करू शकेल खरंतर विद्यार्थी काहीतरी होते की जे मला सांगायचे होते याठिकाणी हो विद्यार्थी आपण त्याच्याकडे पाहायला हवे आणि ते होय तर समजा आपल्याला फाइंड आउट करायचे आहे चांगला प्रश्न जर मला व्हेक्टर इलेक्ट्रिक फिल्ड ची व्हॅल्यू काढायची असेल तर मला काय करायला हवे विद्यार्थी सरासरी x कॉम्पोनन्ट ची सरासरी ही आपल्या इलेक्ट्रिक फील्ड चा x पार्ट आहे y कॉम्पोनन्ट ची सरासरी ही आपल्या इलेक्ट्रिक फील्ड चा y पार्ट आहे Refer Time 2350 तर एकूण आपल्याला व्हेक्टरमिळाला विद्यार्थी सरासरी कारण पॉईंट्सRefer Time 2353 बरोबर होय म्हणून उदाहरणादाखल आपणास जर मी विचारले की याठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड काय आहे हा प्रश्न आहे विद्यार्थी ग्रीड मध्ये कुठेतरी कुठेतरी विद्यार्थी ग्रीड मध्ये होय ग्रीडमध्ये कुठेतरी आपल्याला पाहिजे आहे जर या ठिकाणी ह्या व्हेक्टरच्या ठिकाणी मला जर इलेक्ट्रिक फील्ड काढायचे असेल तर मी ह्या आणि ह्या चा एव्हरेज म्हणजे हा x कॉम्पोनन्ट घेईन तर असा मला x पार्ट तो देईल विद्यार्थी सर म्हणजे हे पॉइंट असे असतील की जिथे आपण काहीच करू शकणार नाही होय ते पॉइंट असतील चला या ठिकाणापर्यंत आपण स्टेप बाय स्टेप येऊया तर ह्या ग्रीड पॉईंट ला मी काय करायला हवे मी मी यांचे एव्हरेज घेईन तिथे देखील आहे आणि इथे देखील आहे मी यांचे ऍव्हरेज घेते आणि ते या ठिकाणी सेकंड कॉम्पोनन्ट मध्ये दिसत आहे बरोबर तर हा जातो याठिकाणी आता पहिल्या कॉम्पोनन्ट मध्ये तर E व्हेक्टर काय असेल मी हे रिपीट करू शकते सोप्यात सोपी गोष्ट म्हणजे प्रत्येक ग्रीड पॉइंट ला मी हे रिपीट करू शकते तर मुळात मी काय केलंय या चौरसाकृती वरील आयताकृती ग्रीड वरील प्रत्येक नोड लोकेशन ला मला इलेक्ट्रिक फील्ड मिळाले आहे आता आपल्याला त्यापेक्षाही आणखीन फाईन हवे आहे त्यामुळे आपण दोन गोष्टी करू शकता विद्यार्थी सर पण नाही होय आपल्याला ह्या सेल च्या आत मध्ये कुठेतरी हवे आहे बरोबर विद्यार्थी मध्ये देखील आपण करू शकतो होय आता आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड काय आहे ते जाणून घ्यायला हवे आहेत चला तर मग आपल्याला हव्या असलेल्या लोकेशन ला विद्यार्थी हे देखील आपण एव्हरेज करू शकतो हेदेखील आपण एव्हरेज करू शकतो विद्यार्थी पण दुसर्या कोणत्याही पॉईंटस ला s दुसरा कोणताही पॉईंट एड करा तर आता आपण काय करावे तर या प्रोसिजर ला मॅथेमॅटिकली काय म्हणतात आपल्याला सर्व माहीत आहे ते विद्यार्थी आपणा सर्वांना हे काय माहीत आहे का तुम्हाला शोधायचे आहे प्रश्न असा आहे की या ठिकाणी अशा प्रकारे कोणत्याही रँडम पॉइंटला इलेक्ट्रिक फिल्ड शोधायचे आहे विद्यार्थी कोणता शब्द आहे तो टेक्निकल शब्द आपल्याला सर्वांना हा माहित आहे इंटरपोलेशन बरोबर एकदा का आपल्याला ग्रीड वरील किमती माहित असल्या तर आपल्याला आणखीन फाईन हवे असेल तर ते इंटरपोलेट ओके सामान्यत ही वास्तविक समस्या नसते मला म्हणायचे आहे की आपण हा प्रश्न प्रथमच पाहत आहात सामान्यत डीस्क्रीटायझेशन खूपच लहान असतात ते साधारणपणे 10 लॅम्बडा बाय 20 लॅम्बडा अशा ऑर्डर्स चे असतात लॅम्बडा ही वेव्हलेंगथ आहे बरोबर उदाहरणार्थ जर माझ्याकडे 1 गीगा हर्ट्ज असेल आपला मोबाईल फोन 1 गीगा हर्ट्ज 30 सेंटीमीटर वर चालतो तर आपले डीस्क्रीटायझेशन हे 30 सेंटीमीटर असते समजा 10 ने 3 सेंटीमीटर किंवा त्यापेक्षा लहान समजा असे म्हणूया 1 सेंटीमीटर प्रत्येक एक सेंटिमीटर ला आपण तसंही इलेक्ट्रिक फिल्ड कॅल्क्युलेट करत आहात तितकेसे बदलत नाही जरी आपल्याला फार कमी अंतरावरील माहिती हवी असल्यास ह्या फायनाईट डिफरेंस टाईम डोमेन मेथड हा एक तोटा असल्याचे लक्षात येते कारण शेवटी आपल्याला सर्वच डीस्क्रीटाइझ करायचे आहे म्हणूनच याला ब्रूट फोर्स मेथड असे म्हणतात म्हणून आपण केवळ स्पेस आणि टाईम मध्ये ब्रूट फोर्स वापरा सर्व कॅल्क्युलेट करा जरी आपल्याला शेवटी सर्व गोष्टी लागणार नसल्या आपल्याला लागणार नाहीत बरोबर शेवटी रडार क्रॉस सेक्शन चे उदाहरण मला यातून काय जाणून घ्यायचे आहे मला टॅन्जेनशियल करंट माहित हवे आहेत त्यामुळे सर्व ठिकाणचे फिल्ड शोधून काढण्यासाठी मी हायगन्स प्रिन्सिपल Huygen's Principle वापरू शकते परंतु जेव्हा आपण FDTD करतो मला स्पेस मध्ये सगळीकडे फील्ड शोधणे गरजेचे असते त्यातून केवळ एजेस वर असणारी कोणती ही आपण घ्या म्हणून एक छोटी गोष्ट मिळण्यासाठी तिथे खूप काम करण्याची गरज आहे विद्यार्थी टाईम टाईम डेरिव्हेटिव्ह बद्दल काय होय पुढील स्लाइडमध्ये आपण त्याबद्दल च बोलणार आहोत टाईम डेरिव्हेटिव्ह बद्दल आपण कसे डील करायचे बरोबर तर आपल्या डोक्यात हे स्टेन्सिल अतिशय स्पष्टपणे बसले आहे याची मी आशा करते बरोबर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हाफ ग्रीड ने स्टॅगरिंग विद्यार्थी डेल्टा x होय बरोबर म्हणून टॉप वजा बॉटम डावी वजा उजवी हे काही की वर्ड आहेत ठीक आहे